गेल्या सत्रात तुम्हाला आठवत असेल तर आपण पुराणमतवादी संकल्पना यावर चर्चा सुरु केली होती पुराणमतवाद म्हणजे काय हे कोणी थोडक्यात सांगू शकेल का पुराणमतवाद म्हणजे निश्चित झाल्याशिवाय नफा न दर्शविने' परंतु जेव्हा जेव्हा नुकसान होण्याची शक्यता असते तेव्हा तो दर्शविने वेगळ्या शब्दांत सांगायचे झाल्यास असे म्हटले जाते की लेखापालने 'कोणत्याही उत्पन्नाची अपेक्षा करू नये परंतु सर्व संभाव्य नुकसानीची तरतूद केली पाहिजे' जेव्हा दोन किमती असतात तेव्हा लेखाकार एक अत्यंत विवेकी मार्ग किंवा पुराणमतवादी मार्ग म्हणून सामान्यतकमी मूल्य देतात याची दोन उदाहरणे आपण पाहिली होती एक म्हणजे पुराणमतवादाच्या संकल्पने नुसार वर्षा खेरचा स्टॉक हा खरेदी किंमत किंवा बाजार मूल्य यापैकीजे कमी असेल ते त्याचे मूल्य होय दुसरे म्हणजे दर वर्षी डिप्रीशीएशन देणे आवश्यक आहे आपण बर्याच जणांनी आपला वार्षिक अहवाल वाचला असेल त्यातील आर्थिक पत्रके पहा आर्थिक पत्रकांनंतर नोट नंबर 1 मध्ये कंपनीने महत्त्वपूर्ण लेखा धोरण दिले असेल कृपया त्या लेखा धोरणांमध्ये जा त्यापैकी अनेक लेखा धोरणे पुराणमतवादाच्या संकल्पनेवर आधारित आहेत कृपया त्यांना ओळखण्यासाठी प्रयत्न करा आपण नुकतेच स्टॉकचे मूल्यांकन व डिप्रीशीएशन याची दोन उदाहरणे दिली आहेत परंतु तुम्ही काळजीपूर्वक वाचल्यास तुम्हाला आणखी काही उदाहरणे सापडतील चला तर मग आजच्या सत्राला सुरुवात करूया शेवटच्या सत्रा मध्ये आपण डिप्रीशीएशन या विषयावर चर्चा केली होती सर्वप्रथम तुम्ही डिप्रीशीएशन ही संकल्पना कशी परिभाषित करता डिप्रीशीएशन म्हणजे मूल्यह्रास होणे तसेच डिप्रीशीएशन म्हणजे निश्चित मालमत्तेच्या किमतीत सतत आणि हळूहळू घट होणे होय कच्चा माल आणि गुंतवणुकीच्या बाबतीत त्यांची किंमत वर जाऊ शकते किंवा खाली देखील येऊ शकते परंतु निश्चित मालमत्तेच्या बाबतीत तिच्या खरेदीच्या तारखेपासून ते त्या मालमत्तेचे मोडीत काढलेले मूल्य येण्याच्या तारखेपर्यंत त्या मालमत्तेचे मूल्य सतत कमी कमी होत असते त्याला डिप्रीशीएशन असे म्हणतात डिप्रीशीएशन म्हणजे निश्चित मालमत्तेच्या किमतीत सतत आणि हळूहळू घट होणे होय हि घट मुख्यतः चार कारणांमुळे होते तुम्हाला हि चार कारणे माहीत आहेत का मला वाटते तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आठवत असतील काळाच्या ओघात वापरण्याने निरुपयोगी होण्याने आणि थकवा विशेषतः पहिले तीन हे बहुतेक मालमत्ताच्याबाबत लागू होते तर थकवा हे कोणत्या प्रकारच्या मालमत्तेसाठी लागू होते थकवा हे खाणीसारख्या मालमत्तेसाठी लागू होते नंतर आपण डिप्रीशीएशनच्या पद्धतींवर चर्चा केली डिप्रीशीएशनची मोजणी करण्यासाठी प्रामुख्याने आपल्याला मालमत्तेची किंमत मालमत्ते चे उपयोगी आयुष्य आणि मोडीत काढलेल्या मालमत्तेचे मूल्य इत्यादी गोष्टींची आवश्यकता असते या तिघांच्या आधारे आपण दृश्य आणि अदृश्य मालमत्ता प्रत्येकासाठी असलेल्या वार्षिक डिप्रीशीएशनची गणना करण्याचा प्रयत्न करतो त्यांची गणना करण्यासाठी विविध पद्धती आहेत परंतु आपण प्रमुख चार पद्धतींवर चर्चा करणार आहोत पहिल्या दोन अतिशय महत्त्वाच्या आहेत सरळ रेषा पद्धत आणि शिल्लक मूल्य पद्धत शेवटच्या सत्रात आपण सरळ रेषा पद्धतीवर चर्चा केली होती तुम्हाला आठवते का सरळ रेषा पद्धत म्हणजे काय मी तुम्हाला एक अगदी साधे उदाहरण देतो समजा आपण एक मशीन 1 लाख रुपयाला खरेदी केली तिचे उपयुक्त आयुष्य 4वर्षे आहे तर तिचे मोडीत काढलेले मूल्य 10000 आहे तर त्या मशीनचा प्रत्येक वर्षी डिप्रीशीएशन किती येईल 1लाख 10000 म्हणजे 90000 हे 4 वर्षात वाटावे लागेल तर 900004 22500 इतकी डिप्रीशीएशन मूल्य हे सरळ रेषा पद्धतीने प्रत्येक वर्षी येईल तुम्ही इथे सूत्र पाहू शकता मालमत्तेची किंमत वजा मोडीत काढलेले मूल्य भागिले उपयुक्त आयुष्य आता यामुळे काय होईल मशीनच्या संपूर्ण उपयुक्त आयुष्यभर डिप्रीशीएशन हे स्थिर राहील दुसरी पद्धत शिल्लक मूल्य पद्धत म्हणून ओळखली जाते शिल्लक मूल्य पद्धतीमध्ये आपण शिल्लक किमतीवर डिप्रीशीएशन दराने डिप्रीशीएशनची गणना करतो समजा त्याच मशीनची किंमत सुरुवातीला 1लाख रुपये आहे आणि समजा डिप्रीशीएशनचा दर 25 आहे म्हणजेच एका वर्षात 1लाख गुणिले 25 टक्के म्हणजे 25000 पण दुसऱ्या वर्षी आपण 100000 वर 25000 डिप्रीशीएशन लावणार नाही तर आपण 100000 वजा पहिल्या वर्षाचा डिप्रीशीएशन म्हणजे 25000 वजा करून म्हणजेच 75000 वर डिप्रीशीएशन ची गणना करणार 75000 हे शिल्लक मूल्य म्हणून ओळखली जाईल पहा खरेदी किंमत वजा डिप्रीशीएशन म्हणजेच 75000 75000 गुणिले 25 हे दुसऱ्या वर्षाचे डिप्रीशीएशन मूल्य असेल तर तिसऱ्या वर्षी हे 75 हजार वजा दुसऱ्या वर्षाचा डिप्रीशीएशन म्हणजे 22500 अशाप्रकारे आपल्याला शिल्लक मूल्य काढता येईल आणि त्यावर 25 टक्के दराने डिप्रीशीएशन मोजला जाईल अशाप्रकारे प्रत्येक वर्षी डिप्रीशीएशन मूल्य हे कमी कमी होत जाते म्हणून त्याला कमी मूल्य होणारी पद्धत म्हणून ओळखले जाते गेल्यावेळी आपण सरळ रेषा पद्धत आणि कमी मूल्य होत जाणारी पद्धत ह्या दोन पद्धतींच्या तुलनात्मक चर्चेवर थांबलो होतो आता या दोन पद्धतींमध्ये तुम्हाला कोणती पद्धत बरी वाटते तुमचे मत काय मला वाटते ज्यांना सरळ मोजणी आवडते त्यांना सरळ रेषा पद्धत आवडेल आणि चांगली वाटेल सरळ रेषा पद्धतीचे काही फायदे आहेत परंतु कमी मूल्य होत जाणाऱ्या पद्धतीमध्ये भरपूर फायदे आहेत कमी मूल्य होत जाणाऱ्या पद्धतीमध्ये डिप्रीशीएशन चे मूल्य हे प्रत्येक वर्षी कमी कमी होत जाते पूर्वीच्या वर्षी डिप्रीशीएशन हा जर जास्त असेल तर नंतरच्या वर्षी डिप्रीशीएशन कमी होतो एक चांगली गोष्ट आहे की प्रत्येक वर्षी मशीन हे जुनी जुनी होत जात असल्यामुळे तिचा दुरुस्तीचा खर्च वाढत जातो आणि म्हणून सुरुवातीच्या वर्षांमध्ये जास्त डिप्रीशीएशन लावणे हे योग्य आहे कारण सुरुवातीच्या वर्षांमध्ये दुरुस्तीचा खर्च हा कमी असतो परंतु डिप्रीशीएशन हा जास्त असतो आणि नंतरच्या वर्षांमध्ये दुरुस्ती खर्च जास्त असतो आणि म्हणून कमी मूल्य होत जाणाऱ्या पद्धतीमध्ये आपण सुरुवातीच्या वर्षांमध्ये डिप्रीशीएशन जास्त लावतो आणि म्हणूनच आयकर कायदा हा कमी मूल्य होत जाणारी पद्धत मान्य करतो तर कंपनी कायदा मध्ये सरळ रेषा पद्धत आणि कमी किंमत होत जाणारी पद्धत दोन्ही मान्य आहे जर तुम्ही निवडलेले ताळेबंद पत्रक वाचत असाल तर तुम्ही डिप्रीशीएशन तळटीप वाचा त्यामध्ये समजते डिप्रीशीएशन ची कोणती पद्धत वापरली आहे तसेच कोणत्या दराने डिप्रीशीएशन मोजला आहे समजतय का चला आता पुढे जाऊ तर गेल्या वेळेला आपण ज्या सूत्राच्या मदतीने मोजणी केली होती ते सूत्र आपण पुन्हा एकदा पाहू या आता आपण तिसऱ्या पद्धतीवर चर्चा करू जि मशीन तास पद्धत म्हणून ओळखले जाते काही मशीनच्या बाबतीत काय होते तिचे उपयुक्त आयुष्य आहे ती मशीन किती तास चालते यावर अवलंबून असते आणि म्हणून या पद्धतीमध्ये ती मशीन तिच्या उपयुक्त आयुष्य काळात किती तास चालली यानुसार डिप्रीशीएशनची मोजणी केली जाते तर एक उदाहरण पाहूया समजा एखाद्या मशीन ची खरेदी किंमत हे 5लाख रुपये आहे तिच्या कामाचे तास हे 40000 तास आहे तर तिथे मोडीत काढलेले मूल्य हे 10000 आहे आता इथे प्रभावी कामकाजाचा कालावधी दिलेला आहे 1ते 2वर्ष 5000 आहे 3 ते 5 वर्ष 7000 आहे आणि 6 ते 7 वर्ष 3000 आहे आता तुम्ही डिप्रीशीएशन कसे मोजाल आता आपण काय करू या आपल्याला मशीनची किंमत माहित आहे तसेच आपल्याला मशीनचे अंदाजे कामाचे तास माहीत आहेत 40000 तसेच मोडीत काढलेले मूल्य माहित आहे 10000 आता सरळ रेषा पद्धती नुसार डिप्रीशीएशन मोजण्यापेक्षा आपण तासिका तत्वावर डिप्रीशीएशनची मोजणी करू उदाहरणार्थ आता आपल्याला मशीन कामकाजाचे एकूण तास 40000 माहित आहेत आता मशीनची किंमत 500000 10000 म्हणजे 490000 आता हे 490000 आपल्याला मशीनच्या उपयुक्त आयुष्य भरात डिप्रीशीएशन म्हणून पुरवावे लागेल पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी नवीन मशीन हे स्थिर व्हायचे आहे उपयुक्त तास फक्त 5000 आहेत आता 5000 भागिले 40000 गुणिले 49000 म्हणजेच पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी डिप्रीशीएशनचे मूल्य 61250 येईल समजते का आता तिसऱ्या वर्षी 500000 10000 म्हणजे 490000 3 ते 5 वर्षामध्ये कामकाजाचे तास हे 7000 आहेत तर 7000 भागिले एकूण कामकाजाचे तास 40000 गुणिले मशीनची किंमत 490000 म्हणजे 85750 इतके डिप्रीशीएशन मूल्य हे तीन ते पाच वर्षांमध्ये असेल ठीक आहे आता 6 ते 8 वर्षात मशीन जुनी होत जाणार कामकाजाचे एकूण तास प्रत्येक वर्षी हे 3000 आहे म्हणून 3000 भागिले 40000 गुणिले 490000 म्हणजे 36750 इतके वार्षिक डिप्रीशीएशन मूल्य 6 ते 8 वर्षात येईल समजते का तरी ते कमी करण्यापेक्षा आपण तिच्या वापरा नुसार जात आहोत तर एका वर्षामध्ये आपण मशीन किती तास वापरत आहोत त्यानुसार डिप्रीशीएशन मोजणी करत आहोत तुम्हाला समजते का यालाच मशीन तास पद्धत असे म्हणतात चौथी पद्धत आपण शिकणार आहोत ते म्हणजे उत्पादित नग पद्धत आता उत्पादित नग पद्धतीमध्ये आपण काय करणार आहोत आपण वार्षिक उत्पादन पाहणार आहोत आणि त्यानुसार डिप्रीशीएशन मोजणी करणार आहोत आता इथे आपण एक सुत्र वापरणार आहोत आपण काय करणार आहोत एकूण डिप्रीशीएशन मूल्य भागिले एकूण अंदाजे उत्पादन एकूण उत्पादन पैकी जेवढे उत्पादन हे त्या त्या कालावधीत झाले असेल तितकेच डिप्रीशीएशन मूल्य हे त्या कालावधी साठी लावले जाईल चला तर मग एक उदाहरण पाहू मशीनचे किंमत आहे 30000 अंदाजे एकूण उत्पादन 4000 नग आहे भंगार मूल्य 2000 आहे 30000 वजा 2000 म्हणजे 28000 इतके डिप्रीशीएशन मूल्य हे मुख्यतः 4000 नगांच्या उत्पादनासाठी आहे आता हे 4000 आपल्याला तीन वर्षांमध्ये अशा पद्धतीने वाटायचे आहेत पहिल्या वर्षी 2000 दुसऱ्या वर्षी 1500 आणि तिसऱ्या वर्षी 500 तर 4000 नगांसाठी येणारा डिप्रीशीएशन आपण हा अंदाजे नगांनुसार वाटणार आहोत तर पहिल्या वर्षी 30000 2000 म्हणजे 28000 2000 भागिले 4000 गुणिले 28000 म्हणजे 14000 हे पहिल्या वर्षाचे डिप्रीशीएशन मूल्य असेल दुसऱ्या वर्षीसुद्धा तेच सूत्र 1500 भागिले 4000 गुणिले 28000 म्हणजेच 10500 आता तुम्ही तिसऱ्या वर्षी साठी करू शकतो पुन्हा एकदा बघा तर 30000 2000 म्हणजेच 28000 भागिले 4000 आणि तिसऱ्या वर्षी अंदाजे उत्पादन हे 500 तर तुम्ही हे तोंडी सुद्धा करू शकता 500 गुणिले 28000 भागिले 4000 3500 उत्तर सर्वांना आलं का अजूनही काही पद्धती आहेत पण त्या जास्त वापरत नाहीत पहिल्या दोन पद्धती म्हणजे सरळ रेषा पद्धत आणि कमी मूल्य होत जाणारी पद्धत या महत्वाच्या पद्धती आहेत आणि आणि बहुतेक सर्व कंपन्यांमध्ये या दोन पैकी एक पद्धत वापरली जाते मुख्यतः दुसरी पद्धत म्हणजेच कमी मूल्य होत जाणारी पद्धत ही खूप महत्त्वाची आहे बहुतेक मोठ्या कंपन्या आयकर कायद्यानुसार बंधनकारक असल्यामुळे कमी मूल्य होत जाणारी पद्धत वापरतात तिसरी आणि चौथी पद्धत आर्थिक लेखांमध्ये सामान्यतः वापरली जात नाही परंतु कंपनीच्या संचालकांसाठी आणि किमतीच्या लेखांसाठी त्या उपयोगी ठरतात आणि म्हणूनच या सत्रामध्ये आपण त्यांच्या बाबत चर्चा केली या चर्चेबरोबर डिप्रीशीएशन हे सत्र संपल मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देतो की तुम्ही इतर कंपन्याची तुमच्या कंपनी समजून डिप्रीशीएशनची तळटीप पहा तर आज आपण डिप्रीशीएशन यावर चर्चा केली चला तर मग वार्षिक अहवाल पाहूया मी तुम्हाला प्रत्येक सत्रामध्ये सांगत आहे की तुम्ही एखादी कंपनी ठरवा तिचे वार्षिक अहवाल तपासा आणि कंपनीची प्रकाशित झालेली आर्थिक पत्रके वाचा आता मी येथे टाटा मोटर्सच्या वार्षिक अहवालातून तुम्हाला गोषवारा दाखवित आहे जेणेकरून तुम्हाला ते प्रत्यक्षात कसे दिसते हे कळेल तर आता आपण बॅलन्स शीटच्या विभागात आहोत बॅलन्स शीट मध्ये तुम्ही मालमत्ता पाहू शकता फाँट थोडासा लहान आहे पण मला आशा आहे की हे सर्वांना दिसते आहे टाटा मोटर्सच्या वार्षिक अहवालात हे असे आहे तर आता आपण मालमत्ता पाहू शकता यंत्र आणि उपकरणे हे आपण डिप्रीशीएशन विषयी चर्चा करताना चर्चिले आहे इथे निश्चित मालमत्तांची यादी दिलेली आहे आणि प्रत्येक मालमत्तेचे वर्णन त्याच्या मध्ये दिलेले आहे तर त्याच्या मध्ये यंत्र आणि उपकरणे वर्णिले आहे आता एकदम शेवटी तुम्ही एक टेबल पाहू शकता प्रत्येक मालमत्तेचा प्रकार आणि त्याचे अंदाजे उपयुक्त आयुष्य दिलेले आहे मला वाटते हे खूप मजेदार आहे कारण डिप्रीशीएशन मोजणी आपण पाहिलेली आहे आपल्याला डिप्रीशीएशन मोजणीसाठी त्या विशिष्ट मालमत्तेचे अंदाजे उपयुक्त आयुष्य पाहिजे तर आता इथे आपण प्रकार पाहू शकतो इमारत रस्ते पूल विशिष्ट प्रकारचे बोगदे त्यासाठी आयुष्य 4 ते 6 वर्षे वाजवी आहे यंत्रसामग्री उपकरणे इत्यादींसाठी ते 3 ते 30 वर्षे आहे संगणक आणि त्या संबंधित मालमत्तेसाठी ते 3 ते 6 वर्ष असते तसेच वाहनांसाठी ते 3 ते 11 वर्षे असते फर्निचर आणि फिक्स्चरसाठी ते 3 ते 21 वर्ष असते तर विशिष्ट मालमत्तेच्या वर्गासाठी त्यांनी अंदाजे उपयुक्त आयुष्य परिभाषित केले आहे आता आता पुढे त्यांनी काही संकल्पनांच्या व्याख्या दिल्या आहेत जसे की डिप्रीशीएशन नंतर काही संकल्पना ह्या बॉक्समध्ये दिलेल्या आहेत जसे की जमा डिप्रीशीएशन मला वाटते तुम्हाला माहीत असेल डिप्रीशीएशन म्हणजे काय डिप्रीशीएशन म्हणजे मालमत्त्तेच्या किमंतीमध्ये होणारी घट एका विशिष्ट वर्षी एका एखाद्या मालमत्तेच्या बाबतीत पहिल्या वर्षी डिप्रीशीएशन हा 10000 आहे दुसऱ्या वर्षी 8000 तिसऱ्या वर्षी 4000 तर आपण काय करतो आपण डिप्रीशीएशन जमा करून ठेवतो पहिल्या वर्षी तो 10 असेल दुसऱ्या वर्षी तो 10 अधिक 8 18 असेल तर तिसऱ्या वर्षी तो 8 आणि 422 त्याप्रमाणे एकूण डिप्रीशीएशन किंवा जमा डिप्रीशीएशन मोजले जाते आणि ते ताळेबंदात दाखवणे आवश्यक असते त्यानंतर डिप्रीशीएशन खर्च नावाचा एक घटक असतो डिप्रीशीएशन खर्च म्हणजे एखाद्या विशिष्ट वर्षाचा डिप्रीशीएशन आहे शेवटचा घटक दिला आहे ते आहे मोडीत काढलेले मूल्य हे मालमत्ता वापरून झाल्यावर येणारे मूल्य आहे ते मोडीत काढलेले मूल्य म्हणून ओळखले जाते आता हे खूप महत्वाचे आहे मला माहिती आहे की हे वाचण्यासाठी थोडे कठीण आहे परंतु मी ते दिले आहे कारण येथे वार्षिक अहवालात जे आहे तसे आहे तर हे कंपनीची मालकी संपत्ती असलेल्या मालमत्तेपासून सुरू होते म्हणून त्याला मालकीची मालमत्ता असे म्हणतात नंतर मालमत्तेचा दुसरा प्रकार दिलेला आहे ज्यामध्ये जमीन इमारत नंतर यंत्र आणि उपकरणे फर्निचर आणि फिक्स्चर इत्यादी इत्यादी चा समावेश होतो आता 1 एप्रिल 2016 रोजीच्या सुरुवातीच्या शिल्लक रकमा दिलेल्या आहेत नंतर चलन लवचिकता फरक नंतर निराकरण आता या सर्वांची 31 मार्च 2017 रोजीची एकूण किंमत आहे तेथे चार आयटमची विल्हेवाट अर्थातच कमी होईल परंतु शेवटी किंमत असेल आता पुढे 1 एप्रिल 2016 चा वर्षाच्या सुरूवातीचा जमा डिप्रीशीएशन दिलेला आहे डिप्रीशीएशन काय आहे डिप्रीशीएशन जोडलेला आहे डिप्रीशीएशन जो वगळला आहे मालमत्तेच्या विल्हेवाट वेळेचा डिप्रीशीएशन आहे नंतर शेवटी तुम्हाला वर्षाच्या शेवटीचा जमा डिप्रीशीएशन मिळेल तर आपण सर्व खर्चाचा विचार केला त्यानंतर सर्व जमा डिप्रीशीएशनची किंमत वजा जमा डिप्रीशीएशन केल्यावर जी रक्कम येईल ती निव्वळ रक्कम आहे आपण डिप्रीशीएशननंतर येणाऱ्या शिल्लक मूल्याबाबत चर्चा करत होतो ती निव्वळ रक्कम एवढीच आहे जी आपण याबाबत आपण चर्चा करत होतो आता काही इतर गोष्टी आता हे अदृश्य मालमत्तेशी संबंधित आहे आता हे Goodwill बद्दल आहे Goodwill ही एक महत्त्वपूर्ण अदृश्य मालमत्ता आहे एखादी कंपनी दुसऱ्या कंपनीच्या मालमत्ता ताब्यात घेते तेव्हा काय होते तिच्या किमती पेक्षा जास्त पैसे देऊ शकते समजा तुम्ही एखाद्या कंपनीच्या 15 करोड रुपयांच्या मालमत्ता विकत घेत आहात परंतु त्यासाठी तुम्ही 18 करोड रुपये देत आहात तर तुम्ही 18 15 3 करोड रुपये जे जास्त देता त्याला Goodwill असे म्हणतात Goodwill चा अजून एक प्रकार आहे जो स्व निर्मित Goodwill म्हणून ओळखला जातो परंतु हा ताळेबंद पत्रकात दर्शवला जात नाही जो बॅलन्स शीट मध्ये दर्शवला जातो तो विकत घेतलेला Goodwill असतो तो बॅलन्स शीट मध्ये अदृश्य मालमत्ता या प्रकारात दाखवला जातो तर येथे आपण आता खरेदी केलेले Goodwill पाहत आहोत तर इथे प्रथम Goodwill ची व्याख्या दिलेली आहे आणि नंतर Goodwill चे मूल्य बॅलन्स शीट दर्शवले आहे तसे दिलेले आहे तुम्ही पाहू शकता अचल मालमत्तामध्ये घटक C हा Goodwill म्हणून ओळखला जातो आता जर तुम्ही थोडे पुढे जाल तर तेथे एक आहे जे साठी दिले आहे हे त्या दृश्यमालमत्तेप्रमाणेच आहे परंतु थोडे वेगळे आहे प्रथम सुरुवातीचे शिल्लक नंतर जर मालमत्तेचे मूल्य कमी झाले तर त्याला impairment असे म्हणतात म्हणून काही किंमत impairment साठी दिली आहे तेथे परदेशी चलनाच्या लवचिकतेमुळे आलेला फरक आहे तुम्ही पाहू शकता impairment म्हणजे काय आता जे वार्षिक impairment मोजण्यासाठी रोकड कमवण्याचे एकक म्हणून घेतले जाऊ शकते तर याचा अर्थ असा आहे की आपण असे गृहीत धरतो की जर व्यवसायाचा एखादा भाग हा रोकड कमवू शकतो इतकी क्षमता नसेल तर अशा परिस्थितीत डिप्रीशीएशन हा ताळेबंदातून काढून टाकला जातो या प्रक्रियेला impairment असे म्हणतात आता आपण इतर अदृश्य मालमत्तांकडे जाऊ येथे नंतरच्या मालमत्तांमध्ये तुम्हाला इतर अदृश्य मालमत्ता दिसतात आपण अदृश्य मालमत्तेबद्दल आधीच चर्चा केली आहे अदृश्य मालमत्ता म्हणजे ती मालमत्ता ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही किंवा जाणवू शकत नाही आता या मालमत्तेचे देखील परिशोधन करणे आवश्यक असते परंतु त्या मालमत्ता अदृश्य असल्याने त्यांना परिशोधन करणे असे म्हटले जाते आता आपण येथे मालमत्तेचा प्रकार आणि अंदाजित उपयुक्त आयुष्य पाहू शकता पेटंट्ससाठी ते 2 ते 12 वर्षे आहे संगणक सॉफ्टवेअर साठी ते 1 ते 8 वर्षे आहे नंतर डिलर नेटवर्कसाठी ते 20 वर्षे आहे आणि बौद्धिक मालमत्तेच्या अधिकारांसाठी ते 3 ते 10 वर्षे आहे तर मी आशा करतो आपणास फरक कळतो आहे साठी विशिष्ट असे उपयुक्त आयुष्य नसते ते कायमच राहू शकते फक्त ते कमी जास्त होऊ शकते जर एखाद्या व्यवसायाने किंवा उत्पादनाने त्याचे मूल्य गमावले तर ते कमी होऊ शकते परंतु इतर अदृश्य मालमत्तांच्या बाबतीत आपण डिप्रीशीएशन लावू शकतो त्यालाच परीशोधन असे म्हणतात त्याची मोजणी डिप्रीशीएशन प्रमाणेच करतात तर तुम्हाला अंदाजे आयुष्य लागेल तर अंदाजित आयुष्य हे दिलेले आहे आता अजून एक वर्किंग टेबल आहे पुन्हा फॉन्ट लहान आहे पण तरीही तुम्ही पाहू शकता तो अदृश्य मालमत्तासाठी दिलेला वर्किंग टेबल आहे तर दृश्यमालमत्ते प्रमाणेच त्याची सुरूवात सुद्धा ओपनिंग बॅलन्स अॅडिशन्स वगैरे ने सुरू होते आणि नंतर जमा केलेल्या डिप्रीशीएशनची गणना केली जाते आणि त्यानंतर तुम्हाला अंतिम मूल्य मिळते तिथे अजून एक सादरीकरण आहे ते वार्षिक अहवालाच्या पृष्ठ क्रमांक 155 वरचे उतारे आहेत आता येथे अंतिम खुलासा देण्यात आला आहे तर यंत्र आणि उपकरणे जी दृश्य मालमत्ता आहेत तर सदिच्छा आणि इतर अदृश्य मालमत्ता आहेत स्पष्टपणे दिसत नसल्यास मी आपणास टाटा मोटर्सचा वार्षिक अहवाल डाउनलोड करण्याची विनंती करेन आणि तो स्वत पहा मला खात्री आहे की तुम्ही आपल्या स्वत च्या कंपनीचा वार्षिक अहवाल देखील पहात आहात पण मी फक्त तुम्हाला दाखवत आहे कारण जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात पहाल तेव्हा तेव्हा तुम्हाला अनुभवायला मिळेल नंतर संकल्पनांचे बॉक्स दिलेले आहेत जसे की परीशोधन खर्च आणि एकूण जमा परीशोधन परीशोधन ही संकल्पना सुद्धा डिप्रीशीएशन सारखीच आहे परीशोधन खर्च म्हणजे पूर्ण वर्षभरामध्ये झालेले परीशोधन होय जमा परीशोधन हे जमा डिप्रीशीएशन सारखेच असते तर हा टाटा मोटर्सच्या 2016 2017 च्या वार्षिक अहवालातील गोषवारा होता मला आशा आहे तुमच्या डिप्रीशीएशन आणि इतर संकल्पना ह्या स्पष्ट झाल्या आहेत